या मॉड्यूल मध्ये तुमचे स्वागत आहे या मॉड्यूलमध्ये आपण फिल्टर चा अभ्यास करत आहोत तर आपण बँड बघितले आणि फिल्टर बघितले आहेत जे या बँड ला पास करतात किंवा अडवतात तर इथे आपण लो पास फिल्टर आणि हाय पास फिल्टर बघितलेला आहे लो पास फिल्टर साठी आणि हाय पास फिल्टर साठी आपण पॅसिव्ह फिल्टर आणि एक्टिव फिल्टर बघितलेला आहे आता इथे आपण लो पास आणि हाय पास यांच्यावर एकत्रितपणे लक्ष केंद्रित करणार आहोत तर आपण बघू की ऑपरेशनाल अंपलिफायर चा वापर करून बँड पास फिल्टर कसा डिझाईन केला जातो इथे आपण दोन प्रकारचे फिल्टर बघणार आहोत एक म्हणजे बँड पास फिल्टर आणि दुसरा म्हणजे बँड रिजेक्ट फिल्टर तसेच आपण काही उदाहरणे सुद्धा बघणार आहोत अशाप्रकारे आपण ही सर्किट समजून घेऊ शकतो आता जर तुम्ही स्क्रीन वर पाहत असाल तर तुम्हाला बँड पास फिल्टर दिसेल बरोबर आता एखाद्या फिल्टर चे प्रिन्सिपल कॅरेक्टरस्टिक असते की तो कुठच्या फ्रिक्वेन्सी पास करतो आणि कुठच्या फ्रिक्वेन्सी स्टॉप करतो ज्या बँड च्या फ्रिक्वेन्सी तो पास करतो त्याला पास बँड असे म्हणतात आणि ज्या बँड च्या फ्रिक्वेन्सी तो स्टॉप करतो त्याला स्टॉप बँड असे म्हणतात आपण हे बघितलेले आहे जेव्हा आपण काही ठराविक बँड ऑफ फ्रिक्वेन्सी साठी फिल्टर डिझाईन करतो ज्या आपल्याला पास करायच्या आहेत त्याला पास बँड फ्रिक्वेन्सी म्हणतात आणि ज्या फ्रिक्वेन्सी आपल्याला नको आहेत त्या आपण अडवतो आणि त्याला स्टॉप बँड फ्रिक्वेन्सी म्हणतात आता बँड पास फिल्टर आपण सोप्या पद्धतीने सिंगल लो पास फिल्टर सिंगल हाय पास फिल्टर सोबत कॅसकॅडिंग करून डिझाईन करू शकतो जर आपल्याला लो पास फिल्टर आणि हाय पास फिल्टर चे सर्किट माहित असेल तर आपण लो पास फिल्टर हाय पास फिल्टर सोबत कॅसकॅडिंग करून आपण बँड पास फिल्टर डिझाईन करू शकतो म्हणून जर आपण बँड पास फिल्टर च्या ब्लॉक डायग्राम चा विचार केला तर त्यात हाय पास फिल्टर सुरुवातीला असेल नंतर आपल्याला तो सिग्नल ऍम्प्लिफाय करून लो पास फिल्टर ला द्यावा लागेल बरोबर तर अशाप्रकारे हाय पास आणि लो पास फिल्टर कॅसकॅडिंग cascading करून आपण फिल्टर डिझाईन करू शकतो पिक टू पिक इनपुट टर्म फ्रिक्वेन्सी आहे आपण आउटपुट चा अभ्यास करणार आहोत कोणती फ्रिक्वेन्सी हा पास करतो ते बघणार आहोत बरोबर तर लो पास फिल्टर ची कट ऑफ किंवा कॉर्नर फ्रिक्वेन्सी हाय पास फिल्टर पेक्षा जास्त असते आणि त्या दोघांचा फरक 3dB ला आपण बँड पास फिल्टर ची बँडविथ म्हणू शकतो तर याचा अर्थ काय आहे लो पास फिल्टर ची कट ऑफ फ्रिक्वेन्सी हाय पास फिल्टर पेक्षा जास्त असते आणि जर मी हे रेखाटले तर त्या दोघां मधील फरक पास बँड असेल म्हणजेच हा बँड पास केला जाईल आणि इतर फ्रिक्वेन्सी अडवल्या जातील ती स्टॉप बँड असेल असा या वाक्याचा अर्थ आहे लो पास फिल्टर ची कट ऑफ फ्रिक्वेन्सी हाय पास फिल्टर च्या कट ऑफ फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त असते बरोबर आणि त्यांच्यातील फरक म्हणजेच माझी बँड ऑफ फ्रिक्वेन्सी असेल असा माझा बँड पास फिल्टर आहे तर सिम्पल बँड पास फिल्टर आपण कसा डिझाईन करू शकतो इथे आपण हाय पास फिल्टर स्टेज आणि लो पास फिल्टर स्टेज कॅस्कॅड करू शकतो तुम्ही इथे बघू शकता की आपल्याकडे कॅपॅसिटर आणि रजिस्टर आहे ही आपली हाय पास स्टेज आहे इथे मी सिग्नल कॅपॅसिटर ला देत आहे तुम्हाला हाय पास फिल्टर चे वर्किंग माहित आहे हे आपले आउटपुट आहे जे मी लो पास फिल्टर ला दिले आहे तर इथे काय घडेल हाय पास फिल्टर मध्ये तुमच्याकडे f L च्यावरच्या बँड फ्रिक्वेन्सी पास केल्या जातील लो पास फिल्टर मध्ये या फ्रिक्वेन्सी च्या खालच्या फ्रिक्वेन्सी पास केल्या जातील बरोबर जर मी दोघांना एकत्र केले म्हणजेच कॅस्कॅड केले तर मला माझा बँड पास फिल्टर मिळेल लो पास आणि हाय पास फिल्टर कॅस्कॅड करून लो Q फॅक्टर टाईप चे सर्किट तयार करू शकतो ज्यात वाईड पास बँड असेल जर तुम्हाला लो पास फिल्टर आणि हाय पास फिल्टर चे वर्किंग समजले असेल तर बँड पास फिल्टर समजून घेणे सोपे आहे तर आता आपण हा प्रयोग करणार आहोत ज्याला सीमुलिंक म्हणतात आपण सॉफ्टवेअर वर सिमुलेशन करणार आहोत बरोबर आणि आपण सिमुलिंक वापरून सर्किट डिझाईन करायला शिकणार आहोत आपण पास बँड फिल्टर साठी पॉईंट शोधणार आहोत हे आपण प्रयोगात अभ्यासणार आहोत आपण जेव्हा प्रात्यक्षिक करू तेव्हा आपण पास बँड फिल्टर कसा डिझाईन करतात ते बघणार आहोत म्हणजेच आपण लायब्ररीतून सोर्स घ्यायला शिकणार आहोत तसेच कॅपॅसिटर चे सिलेक्शन आणि व्हॅल्यू आणि रजिस्टर सुद्धा बघणार आहोत हे रजिस्टर आणि कॅपॅसिटर कसे कनेक्ट करतात लायब्ररीतून ग्राउंड कसे सिलेक्ट करतात आणि कुठच्या पॉइंटला आणि कसे आउटपुट बघतात हे आपण अभ्यासणार आहोत जेव्हा आपण या गोष्टी डिझाईन करू आणि फिफ्टीन वोल्ट पिक टू पिक अप्लाय करू तेव्हा f ही सडन फ्रिक्वेन्सी असेल बरोबर आपल्याला इथे समजून घेतले पाहिजे की कुठची फ्रिक्वेन्सी पास करायची आहे जी काही फ्रिक्वेन्सी आपण सिलेक्ट केली असेल ती 3dB असेल म्हणून ही अशी वाकेल जी आपण पास करू शकतो इतर फ्रिक्वेन्सी पास होऊ शकत नाही आणि म्हणूनच हा पास बँड फिल्टर आहे इथे आपण एक उदाहरण घेऊ म्हणजे पास बँड फिल्टर डिझाईन करणे आपल्यासाठी सोपे होईल लोवर कट ऑफ फ्रिक्वेन्सी two kilo hertz आणि बीटा रजिस्टर व्हॅल्यू 10 kilo हाय कट ऑफ फ्रिक्वेन्सी 10 kilo hertz कॅपॅसिटर व्हॅल्यू 5 Picofarad तर इथे fL दिलेला आहे fH दिलेला आहे बरोबर तुम्हाला R दिला आहे आणि C सुद्धा आहे तर आपल्याला f काय आहे ते माहित आहे इथे आपण अजून एक उदाहरण बघू बँड पास फिल्टर डिझाईन करा जात f o 2 kilo hertz आहे काही लोक याला fc म्हणतात तर काही लोक fL fH किंवा fo म्हणतात बरोबर हे फक्त वेगवेगळे मार्ग आहेत म्हणून याविषयी चिंता करू नका गोंधळून जाऊ नका तरी ते आपल्याकडे fo2 kilo hertz आहे कॉलिटी फॅक्टर 20 c बरोबर 1 microfarad असा आहे या केस मध्ये सेंट्रल फ्रिक्वेन्सी fo काय असेल तरी इथे आपण बँड पास फिल्टर कसा डिझाईन करतात ते बघितले आहे आता आपण बँड स्टॉप फिल्टर कसा डिझाईन करतात आणि बँड स्टॉप फिल्टर बँड रिजेक्ट फिल्टर म्हणजे काय ते बघू जर तुम्ही प्लॉटवर बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की हा स्टॉप बँड आहे आणि हा पास बँड आहे तर हा आयडियल आहे अॅक्च्युअल मध्ये तुम्हाला असे काहीतरी मिळेल हा बँड स्टॉप फिल्टर चा रिस्पॉन्स आहे इथे तुम्ही नको असलेली फ्रिक्वेन्सी अडवू शकता आपण नको असलेले फ्रिक्वेन्सी स्टॉप करण्यासाठी प्रेशर ऍम्प्लिफायर चा वापर करून फिल्टर डिझाईन करू शकतो या आकृतीत तुम्ही बँड स्टॉप फिल्टर चा आयडियल फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स बघू शकता बँड स्टॉप फिल्टर लो पास फिल्टर आणि हाय पास फिल्टर यांना एकत्रित करून बनवलेला आहे म्हणून बँड स्टॉप फिल्टर लो पास फिल्टर आणि हाय पास फिल्टर यांचा वापर करून बनवू शकतो बँड स्टॉप फिल्टर मध्ये आपण लो पास आणि हाय पास चे कॅस्कॅडींग ऐवजी पॅरलल कनेक्शन वापरतो म्हणून बँड पास फिल्टर मध्ये आपण लो पास फिल्टर आणि हाय पास फिल्टर यांचे कॅस्कॅडींग करत होतो बँड स्टॉप फिल्टर साठी आपण लो पास फिल्टर आणि हाय पास फिल्टर यांचे पॅरलल कनेक्शन करणार आहोत म्हणून इथे तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की बँड रिजेक्ट किंवा बँड पास फिल्टर डिझाईन करताना तुम्हाला लो पास आणि हाय पास पॅरलल कनेक्शन मध्ये जोडावे लागेल नावाप्रमाणेच हा फिल्टर बँड ऑफ फ्रिक्वेन्सी स्टॉप करतो म्हणजेच एलिमिनेट करतो म्हणूनच याला बँड एलिमिनेशन किंवा बँड रिजेक्ट फिल्टर किंवा नॉइज फिल्टर म्हणतात या फिल्टर ला खूप नाव आहेत ती कोणती आहेत ते आपण लिहून घेऊयात याला नॉच फिल्टर असेही म्हणतात तर इथे आपण बँड रिजेक्ट फिल्टर ची चार नाव बघितली आहेत बँड रिजेक्ट फिल्टर बँड स्टॉप फिल्टर बँड एलिमिनेशन आणि बँड नॉच फिल्टर इत्यादी तर आता तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये किंवा इंटरव्यू मध्ये ही इक्वेशन सोडवू शकता बरोबर आपल्याला हे फिल्टर माहित आहेत कारण हे सारखेच फिल्टर आहेत जो माझा बँड रिजेक्ट फिल्टर आहे याला खूप नावं आहेत तर ऑप अँप आणि त्याची एप्लिकेशन्स अभ्यासणे सोपे आहे नाही का म्हणून बँड स्टॉप फिल्टर लो पास फिल्टर आणि हाय पास फिल्टर यांच्या पॅरलल कनेक्शन ने बनवला जातो बरोबर दुसरी गोष्ट अशी तो बँड ऑफ फ्रिक्वेन्सी स्टॉप करतो आणि त्याला बँड रिजेक्ट नॉच किंवा एलिमिनेशन असे सुद्धा म्हणतात आपल्याला हे माहित आहे की बँड पास आणि बँड स्टॉप फिल्टर्स ना दोन कट ऑफ फ्रिक्वेन्सी असतात तर हाय पास आणि लो पास फिल्टर ना एकच कट ऑफ फ्रिक्वेन्सी असते इथे तुम्ही PBS SP S P असे लिहिणे अपेक्षित नाही आहे तुम्हाला पास बँड स्टॉप बँड गेन असे फुल फॉर्म मध्ये एक्सिस वर लिहावे लागेल जरी तुम्हाला हे माहीत असेल तरीही ग्राफ प्लॉट करताना एक्स एक्सिस काय आहे वाय एक्सिस काय आहे हे तुम्हाला फुल फॉर्म मध्ये लिहावे लागेल म्हणून जेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये क्लासमध्ये किंवा इंटरव्ह्यूमध्ये विचारण्यात येईल तेव्हा सगळं काही बरोबर प्लॉट करा बँड पास आणि बँड रिजेक्ट फिल्टर ला दोन कट ऑफ फ्रिक्वेन्सी असतात इथे तुम्ही वरच्या आणि खालच्या फ्रिक्वेन्सी पास करणार आहात ते करताना कंपोनेंत्स च्या व्हॅल्यू सर्किट डिझाईन मध्ये लक्षात घेणे महत्त्वाचे आहे तर याचा अर्थ काय आहे इथे या केसमध्ये हा FL च्या खालच्या सर्व फ्रिक्वेन्सी पास करेल तसेच FH च्या वरच्या सर्व फ्रिक्वेन्सी पास केल्या जातील फक्त FLआणि fH च्या मधल्या फ्रिक्वेन्सी तो अडवेल म्हणजेच त्या पास केल्या जाणार नाही आता या दोन फ्रिक्वेन्सी च्या मधल्या फ्रिक्वेन्सी अटीन्यूएट केल्या जातील याचाच अर्थ त्या अडवल्या जातील याला दोन पास बँड आणि एक स्टॉप बँड आहे बँड पास फिल्टर चे आयडियल कॅरेक्टरस्तिक्स खाली दाखवलेले आहेत तर आकृती दाखवलेला हा बँड पास नाही तर बँड रिजेक्ट फिल्टर आहे तर इथे आपण बँड पास आणि बँड रिजेक्ट फिल्टर मध्ये काय शिकलो आहोत आपण बघितले की मूलभूत लो पास फिल्टर हाय पास फिल्टर सोबत कनेक्ट करून बँड पास फिल्टर डिझाईन करू शकतो जो दोन कट ऑफ फ्रिक्वेन्सी च्या एका बाजूची फ्रिक्वेन्सी पास करेल आपण हे RC फिल्टर एकत्र जोडून दुसरा एक फिल्टर तयार करू शकतो जो दोन कट ऑफ फ्रिक्वेन्सी च्या मधील दिलेल्या फ्रिक्वेन्सी ब्लॉक करेल आणि याला बँड रिजेक्ट किंवा बँड स्टॉप फिल्टर म्हणतात तुम्ही इथे पास बँड स्टॉप बँड बघू शकता तसेच गेन Vout ने दिला आहे आणि V decibels मध्ये आहे तसेच आपल्याकडे फ्रिक्वेन्सी सुद्धा आहे जर ती लोगरिदमिक स्केल मध्ये असेल तर तुम्हाला log असे लिहावे लागेल आणि नसेल तर hertz लिहू शकता बँड विडथ fH f L ही तुमची सेंट्रल फ्रिक्वेन्सी आहे जर स्टॉप बँड खूप लहान असेल तर याला बँड नॉच फिल्टर असे म्हणतात याचा अर्थ काय आहे याचा अर्थ जर माझ्याकडे या बँड ऐवजी खूप लहान बँड असेल बरोबर तेव्हा याला बँड नॉच फिल्टर असे म्हणतात याचे कारण असे आहे की फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स डीप नॉच विथ हाय सेलेक्टिविटी असेल फक्त छोट्या बंड ऑफ फ्रिक्वेन्सी स्टॉप केल्या जातील आणि तो डीप नॉच सारखा दिसेल आणि म्हणूनच याला बँड नॉच फिल्टर म्हणतात या आकृतीत तुम्ही बँड रिजेक्ट फिल्टर चा रिस्पॉन्स बघू शकता आता आपण पुढे बघू या फिल्टर कॅरेक्टरस्तिक्ससाठी ट्रान्सफॉर्मेशन सोप्या पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकतो आपण ते इथे पाहू शकतो बरोबर तर हा बँड पास बँड स्टॉप रिस्पॉन्स लो पास रिस्पॉन्स हाय पास रिस्पॉन्स आहे आणि ही सेंटर फ्रिक्वेन्सी आहे हा रिजेक्ट केलेला बँड असेल तर अशाप्रकारे आपण हे खूपच सोपा पद्धतीने रेखाटू शकतो इथे माझ्याजवळ लो पास ऍक्टिव्ह फिल्टर आहे हा पॉईंट मला इथे क्लिअर करायचा आहे माझ्याजवळ लो पास फिल्टर हाय पास ऍक्टिव्ह फिल्टर आणि समिंग ऍम्प्लिफायर आहे आपण ऑप एमप समिंग ऍम्प्लिफायर म्हणून बघितलेला आहे इथे तुम्ही बघू शकता की R आउटपुट वोल्टेज इथे दिलेला आहे that is like V1 R1 V2 R2 right this output will be RFRF is this one RFV1R1 V2R2 बरोबर हे आपण Vin मध्ये बघितले आहे म्हणून तो माझा Vout असेल तर आपण लो पास आणि हाय पास ऍक्टिव्ह फिल्टर बघितलेले आहेत इथे तुम्ही समर बघू शकता इथे मी लो पास आणि हाय पास ऍक्टिव्ह फिल्टर पॅरलल कनेक्शन मध्ये जोडलेले आहेत तुमच्याजवळ इथे पिक टू पिक इनपुट वोल्टेज आहे फ्रिक्वेन्सी सुद्धा आहे इथे आपण रजिस्टरच्या वेगवेगळ्या व्हॅल्यू सिलेक्ट करून नॉच फिल्टर किंवा बँड रिजेक्ट फिल्टर डिझाईन करू शकतो या फिल्टर कॅरेक्टरस्तिक्स साठी ट्रान्सफॉर्मेशन सिंगल लो पास किंवा हाय पास फिल्टर सर्किट ने इम्प्लिमेंट करू शकतो या दोन फिल्टर सर्किट ची आउटपुट तिसऱ्या ऑपरेशनल ऍम्प्लिफायर ने सम करू शकतो ज्याला आपण वोल्टेज समर म्हणतो जो तुम्ही इथे बघू शकता बँड स्टॉप फिल्टर मध्ये ऑपरेशनल अंपलिफायरचा वापर आपल्याला वोल्टेज गेन चा विचार करायला लावतो आता कारण इथे आपण ऍम्प्लिफायरचा वापर केला आहे म्हणून आपण सिग्नल ऍम्प्लिफायर करू शकतो तसेच आपण वोल्टेज गेन इंप्रु करू शकतो दोन नॉन इन्वर्तींग वोल्टेज फॉलॉवर आपण मूलभूत इन्वर्तींग ऍम्प्लिफायर मध्ये कन्वर्ट करू शकतो ज्याचा गेन gain of A f equals to 1 plus असेल तर तुम्ही इथे बघू शकता की हा ऍम्प्लिफायर आहे हा युनिटी गेन ऍम्प्लिफायर आहे हा युनिटी गेन ऍम्प्लिफायर आपण नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर मध्ये कन्वर्ट करू शकतो तसेच वोल्टेज गेन चा परिचय करू शकतो बरोबर आता हे दोन्ही ऍम्प्लिफायर किंवा वोल्टेज फॉलॉवर आहेत बरोबर हा माझा लो पास फिल्टर आहे हा माझा हाय पास फिल्टर आहे हे फक्त वोल्टेज फॉलॉवर आहेत याच्या ऐवजी जर मी नॉन इन्वर्तींग किंवा इन्वर्तींग ऍम्प्लिफायर वापरत असेन तर ते मी गेन ने टर्न करू शकते तर इथे आपल्याला minus 10 dB कट ऑफ फ्रिक्वेन्सी साठी बँड स्टॉप ची गरज आहे समजा 1 kilo hertz and 10 kilo hertz a stop band gain of minus 10 dB हे तुमच्याजवळ आहे इथे तुम्ही लो पास फिल्टर आणि हाय पास फिल्टर डिझाईन करू शकता तसेच कॅस्कॅडींग करून वाईड बँड पास फिल्टर डिझाईन करू शकता तसेच जर मी ते पॅरलल मध्ये कनेक्ट केले तर मी बँड रिजेक्ट फिल्टर डिझाईन करू शकतो आता आपण इथे मूलभूत वाईड बँड RC बँड स्टॉप फिल्टर डिझाईन करू जात लोवर कट ऑफ फ्रिक्वेन्सी 400 hertz आहे बरोबर म्हणून fL400 hertz fH 2 kilo hertz gain 2 बरोबर म्हणून तुम्हाला fH 12πR1C1 हे सूत्र माहित आहे म्हणून आपल्याला 400 hertz असे मिळेल म्हणून R1 will be nothing but 4 kilo ohms असेच fL 12πR2C2 So आपल्याला fL is equal to 2 kilo hertz or 2000 hertz हे माहित आहे म्हणून R2 would be nothing but 800 ohms म्हणून इथे आपण R1 आणि R2 ची व्हॅल्यू शोधली आहे आपल्याला C1 आणि C2 ची व्हॅल्यू आधीच माहिती आहे आता जर मी C1 आणि C2 ची व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवली तर आपल्याला fH and fL ची व्हॅल्यू मिळेल आणि त्यावरून आपण बँड स्टॉप फिल्टर डिझाईन करू शकतो तर पुढे काय दिले आहे पुढे गेन 2 दिला आहे इथे मी बँड रिजेक्ट फिल्टर नॉन इन्वर्तींग ऍम्प्लिफायर सोबत डिझाईन करू शकते म्हणून gain will be 1RfRi RfRI2 So RfRI 1 or RfRI Rf Ri Ri 10 kilo ohms right If RI10 kilo ohms right and Rf is also 10 kilo ohms आता माझे सर्किट स्क्रीन मधील सर्किट प्रमाणे दिसेल नाही का तर इथे माझ्याजवळ Rf आणि Ri आहे ती व्हॅल्यू इक्वेशन मध्ये ठेवून मी C1 आणि C2 शोधू शकते म्हणून इथे माझ्याजवळ R1 R RI Rf Ri2 R3 Rf या व्हॅल्यू आहेत अशाप्रकारे मी बँड रिजेक्ट फिल्टर डिझाईन करू शकते तर इथे आपण काय बघितले आहे आपण ऑपरेशनाल अंपलिफायर चा वापर करून बँड पास फिल्टर बँड रिजेक्ट फिल्टर हाय पास फिल्टर आणि लो पास फिल्टर डिझाईन करायला शिकलो आहोत एकदा तुम्ही लो पास फिल्टर आणि हाय पास फिल्टर समजून घेतलात की तुम्हाला त्यांच्या कॉम्बिनेशन ने पास बँड किंवा स्टॉप बँड फिल्टर डिझाईन करणे सोपे होईल ते कसे डिझाईन करतात ते आपण इथे बघितलेले आहे तसेच काही उदाहरणे सुद्धा सोडवली आहेत तसेच आपण यापूर्वीच्या मॉड्यूलमध्ये हाय पास आणि लो पास फिल्टर वर उदाहरणे सोडवली आहेत तर इथे तुम्हाला फिल्टर कसे काम करतात ते अभ्यासणे सोयीस्कर होईल म्हणूनच या मॉड्यूलचा नीट अभ्यास करा मला असे वाटते की ऑपरेशनाल अंपलिफायर चा वापर करून फिल्टर डिझाईन करणे तुम्हाला समजले असेल पुढच्या क्लासमध्ये आपण ओसीलेटर चे डिझाईन बघणार आहोत हा खूप महत्वा चा टॉपिक आहे यात बरीच मॉड्यूल आहेत जी तुम्हाला ऑपरेशनाल अंपलिफायर चा वापर करून ओसीलेटर डिझाईन करायला मदत करतील ओसीलेटर काय आहे त्याचे प्रकार कोणते आहेत असे लेटर च्या काय समस्या आहेत आणि आपण तो कसा डिझाईन करू शकतो हे आपण पुढच्या मॉड्यूलमध्ये बघणार आहोत तोपर्यंत तुम्ही हा लेक्चर नीट वाचा समजून घ्या की हे फिल्टर कसे डिझाईन केले जातात जर तुम्हाला कोणतीही समस्या आली तर तुम्ही निशंक पणे मला विचारू शकता मी लवकरात लवकर त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करेन तर तुम्ही काळजी घ्या वाचा आणि मजा करा इथे मी आपला निरोप घेते